या विशिष्ट मॉड्यूलसाठी आपणा सर्वांचे स्वागत आहे आणि आज येथे आपण दोन भिन्न उपकरणांवर लक्ष केंद्रित करू एक म्हणजे फंक्शन जनरेटर जे येथे आहे आणि दुसरे ऑसिलोस्कोप आहेत जिथे माझा हात ऑसिलोस्कोपवर आहे ठीक आहे परंतु ऑसिलोस्कोपकडे जाण्यापूर्वी प्रथम फंक्शन जनरेटर म्हणजे काय आणि फंक्शन जनरेटरची भूमिका काय आहे ते समजून घेऊया ठीक आहे तर आपण स्पष्टपणे पाहू शकतो फंक्शन जनरेटरचा वापर अनेक भिन्न सिग्नल तयार करण्यासाठी केला जातो सिग्नल या अर्थाने जेव्हा आपण AC सिग्नलबद्दल बोलता तेव्हा ते सामान्यतः साइन वेव्ह असते पण जर मला स्क्वेअर वेव्ह मिळवायची असेल त्रिकोणी वेव्ह मिळवायची असेल तर मी हे कसे मिळवू शकतो स्क्वेअर वेव्हसाठी त्रिकोणी वेव्हसाठी मी फंक्शन जनरेटर वापरू शकतो काय हे फंक्शन जनरेटर टेक्ट्रोनिक्सचे आहे आपण कोणत्या कंपनीकडून खरेदी करत आहात हे महत्त्वाचे नाही बरोबर आत्ता कारण आम्हाला कामगिरीची चिंता नाही नक्कीच आम्हाला कामगिरीची चिंता करायला हवी परंतु कामगिरी अचूकता रिझोल्यूशन काय आहे हे समजून घेण्यासाठी मॉड्यूल नाही मॉड्यूल म्हणजे फंक्शन जनरेटर काय आहे आणि आपण ते कसे वापरू शकतो हे समजून घेणे ठीक आहे म्हणून मी पुन्हा माझे अध्यापन सहाय्यक सीताराम यांना विनंती करेन जे शेवटच्या 2 मॉड्यूलपासून माझ्याबरोबर होते तर तो आम्हाला समजण्यास मदत करेल जेव्हा मी त्याला पॉवर बटण दाबण्यास सांगितले तेव्हा तो ते दाबेल तर माझ्यासाठी बोलणे सोपे आहे आणि तुमच्यासाठी फंक्शन जनरेटर समजणे सोपे आहे ठीक आहे तर ते आधीच 220 व्होल्टशी जोडलेले आहे तर हे पॉवर बटण आहे तर आम्ही पॉवर बटण कनेक्ट करत आहोत आणि तुम्हाला डिस्प्ले दिसेल हे नेहमीच एक विपणन धोरण असते तर हे नेहमी कंपनी फंक्शन जनरेटरपासून सुरू होते आणि ते ठीक आहे आता आपण काय पाहतो आपण जे पाहतो ते अत्यंत महत्वाचे आहे ठीक आहे तर लक्ष केंद्रित करा पहिली गोष्ट जी आपण पाहतो ती म्हणजे साइन वेव्ह होय ही साइन वेव्ह आहे ठीक आहे आता जर मला ही साइन वेव्ह रूपांतरित करायची आहे किंवा मला साइन वेव्हऐवजी स्क्वेअर वेव्ह लावायची असेल तर तिथे काय आहे साइन वेव्हचे स्क्वेअरमध्ये रुपांतर केले जाते जे ड्युटी सायकल चक्र आपण नंतर पाहू चालू आणि बंद वेळ भिन्न आहे तर ती स्क्वेअर वेव्ह आहे की नाही हे तुम्ही कसे म्हणू शकता तो वेगळा विषय आहे पण आत्ता आपण पाहू शकतो की वेव्ह स्क्वेअर आहे पुढील एक उतारा आहे जर मला रॅम्प पाहायचा असेल तर तुम्हाला दिसेल की हा रॅम्प सिग्नल आहे बरोबर जर मला पल्स पाहायची असेल तर मी पल्स पाहू शकतो बरोबर जर मला अनियंत्रित सिग्नल बघायचा असेल तर मी अनियंत्रित बटण दाबू शकतो आवाज बघायचा असेल तर मी आवाज दाबू शकतो तर अशा प्रकारे आपण वेगवेगळे वेव्हफॉर्म लागू करू शकता बरोबर आपण या फंक्शन जनरेटरचा वापर करून सर्किटमध्ये साइन वेव्ह किंवा स्क्वेअर वेव्ह किंवा रॅम्प किंवा पल्स किंवा अनियंत्रित सिग्नल किंवा आवाज लागू करू शकता आता आपण स्क्रीनवर काय पाहता तर मी तुम्हाला चॅनेल दाखवू इच्छितो तुम्ही चॅनेल पाहू शकता का सीताराम कृपया एक चॅनेल दाबा तर सध्या हे चॅनेल एक आहे आता तुम्ही आणखी एक दाबू शकता हे चॅनेल 2 आहे तर 2 चॅनेल आहेत तुम्हाला चॅनेल एक चॅनेल 2 दिसत असेल बरोबर आणि हे दोन्ही चॅनेल एकत्र आहेत तर एकतर तुम्ही चॅनेल वन द्वारे सिग्नल लागू करू शकता किंवा तुम्ही चॅनेल 2 द्वारे सिग्नल लागू करू शकता किंवा तुम्ही एकाच वेळी दोन्ही चॅनेलद्वारे सिग्नल लागू करू शकता बरोबर तर येथे आम्ही आता पाहू शकतो आम्ही ते पुन्हा दाबतो याचा अर्थ जेव्हा आम्ही मोड बंद करतो तेव्हा आम्ही पुन्हा एका चॅनेलवर जाऊ शकतो आता जेव्हा तुम्ही चॅनेल वन स्विच कराल तेव्हा तुम्हाला डिस्प्ले चॅनेल वन देखील दिसेल तर आपल्यासाठी हे समजणे सोपे आहे प्रदर्शन चॅनेल एक पहा आता फंक्शन जनरेटरवर अनेक गोष्टी आहेत चॅनेलवर एक ऑन ऑफ बटण आहे चॅनेल 2 वर ऑन ऑफ बटण आहे म्हणून तुम्हाला कोणत्या चॅनेलचा वापर करायचा आहे यावर अवलंबून तुम्ही विशिष्ट प्रोब वापरू शकता आता आपण येथे वारंवारता बदलू शकता आत्ता ही एक किलोहर्ट्झ वारंवारता आहे आपण मॅन्युअल ट्रिगरसाठी या पुशसह वारंवारता बदलू शकता तर हे नॉब्स आहेत आपण नॉब बदलू शकता आणि आपण वारंवारतेमध्ये बदल पाहू शकाल वारंवारता एक किलोहर्ट्झ 2 किलोहर्ट्झ आहे आणि पुढे आपण ते बदलू शकता तर आपण हे देखील पाहू शकता की जेव्हा आपण वारंवारता बदलत असतो तेव्हा आपण वेळेत बदल देखील पाहू शकाल तर पुन्हा जर तुम्ही वारंवारता बदलू शकत असाल तर तुम्हाला या विशिष्ट y अक्षावर लक्ष केंद्रित करावे लागेल जेथे ते 33 33 मायक्रोसेकंद दर्शवित आहे जर मी वारंवारता वाढवली तर ती बदलत आहे याचा अर्थ या टप्प्यावर आपण साइन वेव्हमध्ये होणारा बदल पाहू शकणार नाही यामुळे वारंवारता वाढत आहे परंतु जर तुम्ही वेळ स्थिर ठेवला तर तुम्ही साइन वेव्हमध्ये होणारा बदल पाहू शकाल तर दिलेली बटणे वापरून आपण मूल्य देखील बदलू शकतो तर आम्ही थेट असे म्हणू शकतो की मला वापरायचे आहे 800 मिलीहर्ट्झ बरोबर तर मी थेट 800 दाबू शकतो आणि मी ते मिळवू शकतो जर मला एक किलोहर्ट्झ घ्यायचे असेल तर माझ्याकडे 1000 असेल किंवा आम्ही थेट किलोहर्ट्झ पर्याय देखील वापरू शकतो तर आम्ही फक्त दाबू शकतो आणि आमच्याकडे किलोहर्ट्झ पर्याय असू शकतो तर या स्क्रीनच्या बाजूला अनेक पर्याय आहेत जे पांढरे बटणे आहेत तर त्यापैकी प्रत्येक पर्याय सिग्नल बदलण्यासाठी वापरला जातो चला प्रथम पाहू जे वारंवारता आणि कालावधी आहे म्हणून जेव्हा आम्ही पहिले बटण दाबतो तेव्हा प्रथम तुमची वारंवारता असते आणि दुसरा तुमचा कालावधी असतो तर तुम्हाला तुमचा कालावधी बदलायचा आहे तुम्ही मॅन्युअल ट्रिगर नॉब वापरून पुन्हा मूल्य बदलू शकता आणि त्याच प्रकारे जर तुम्हाला वारंवारता बदलायची असेल तर पुन्हा पांढरे बटण दाबा आणि तुम्ही फ्रिक्वेन्सी मोडवर परत आलात पुन्हा तुम्ही वारंवारता बदलू शकता आता आपण दुसऱ्या टप्प्यावर जाऊ जे प्रारंभिक टप्पा आहे हे काय आहे आम्ही इनव्हर्टींग अॅम्प्लीफायर नॉन इनव्हर्टिंग एम्पलीफायर आणि ऑसिलेटरमध्ये पाहिले आहे की इनपुट टप्पा म्हणजे काय आउटपुट टप्पा काय आहे प्रारंभ टप्पा काय आहे ते 0 अंश आहे का 90 डिग्री आहे का ते 180 अंश आहे का आपण देऊ इच्छित असलेले कोणतेही मूल्य देऊन आपण सिग्नलचा टप्पा बदलू शकता तर समजा आपण टप्पा बदलत आहोत आपण पाहू शकता की साइन वेव्हमध्ये बदल झाला आहे सिग्नलचा टप्पा सध्या 15 डिग्री 16 डिग्री आहे आणि आपण बदल पाहू शकता असो पुढील एक पुढील पांढरे बटण असेल समजा तुम्हाला ते परत 0 वर रीसेट करायचे आहे तर तुम्ही फक्त 0 लिहू शकता आणि तुम्ही पुन्हा एंटर दाबा आणि ते 0 डिग्रीवर जाते हे ऑपरेट करणे खूप सोपे आहे तेच मी तुम्हाला दाखवत आहे हे खूप सोपे आहे जर सिस्टम खूप क्लिष्ट दिसत असेल तर काळजी करू नका वास्तविक ते फक्त क्लिष्ट दिसते ऑपरेशन खरोखर सोपे आहे बरोबर म्हणून जर तुमच्याकडे सर्वजण लॅपटॉप वापरत असतील तुम्ही सर्व इंटरनेट वापरता लॅपटॉप कसा चालतो किंवा लॅपटॉपमध्ये कोणते सर्किट आहेत किंवा इंटरनेट कसे अस्तित्वात आहे आणि सिग्नल कसे पाठवले जातात तुम्ही ईमेल कसे पाठवू शकता हे अत्यंत क्लिष्ट आहे परंतु तुम्ही काळजी करू नका कारण तुम्ही खरोखर सहज इंटरनेट वापरू शकता आपण सहजपणे लॅपटॉप वापरू शकता हे असे आहे हे अत्यंत क्लिष्ट मशीन आहे परंतु आपण ते फक्त ऑपरेट करत आहात म्हणून जेव्हा आपण एखादी जटिल गोष्ट पाहता तेव्हा काळजी करू नका ऑपरेशन खरोखर सोपे आहे ठीक आहे आता पुढील बटण जे एक पांढरे बटण आहे आता आपण पाहिले आहे की येथे एक वारंवारता आहे आणि आपण ते पुन्हा उच्च स्तरावर किंवा निम्न स्तरावर बदलू शकता आपण ते एम्पलीट्यूडमध्ये बदलू शकता एम्पलीट्यूड काहीही असू शकतो व्होल्टेज सध्या पीक टू पीक आहे आपण ते 3 व्होल्ट 4 व्होल्टमध्ये बदलू शकता आणि तुम्ही बघता जेव्हा तो बदलत असतो तेव्हा तुम्ही y अक्षावरील सिग्नल देखील पाहू शकता जर तुम्हाला उणे 2 व्होल्ट ते 3 व्होल्ट दिसले याचा अर्थ एकूण 5 व्होल्ट आहे तर अशा प्रकारे आपण एम्पलीट्यूडमधील बदल पाहू शकता आपण एम्पलीट्यूड बदलू इच्छित असल्यास आपण मॅन्युअल ट्रिगर वापरून सहज बदलू शकता तर पुढील पांढरे बटण जे तुम्ही पाहू शकता तुम्ही पुन्हा मॅन्युअल ट्रिगर बदलून किंवा डिस्प्ले की वापरून ऑफसेट तयार करू शकता ठीक आहे म्हणून आपण पुन्हा पाहिले तर आपण ऑफसेट स्पष्टपणे बदलू शकता तर आता पूर्वी ते उणे 2 व्होल्ट ते 3 व्होल्ट पीक टू पीक व्होल्टेज होते आता इथे काय आहे 0 ते 5 व्होल्ट आपण हे 5 व्होल्ट्स पाहता पण आता ते 0 ते 5 व्होल्ट इतके आहे त्यामुळे तुम्ही ऑफसेट बदलू शकता ठीक आहे आपण ते उच्च पातळीवर आहे की नाही हे बदलू शकता किंवा आपण ते निम्न स्तरावर बदलू शकता जर तुम्हाला ते बदलायचे असेल तर तुम्ही पाहू शकता आता ते 3 व्होल्ट ते 5 व्होल्ट पर्यंत आहे फक्त 2 व्होल्ट पीक टू पीक कृपया तुम्ही पुढच्या व्हाईट नॉब वर जाऊ शकता ते बरोबर आहे का तर आपल्याकडे फंक्शन जनरेटरमध्ये ही कार्ये आहेत परंतु आता मुख्य मुद्दा हा आहे की हे सिग्नल दिसत असल्याचे आपल्याला कसे कळते किंवा आता आपण सिग्नल कसे मोजू शकतो बरोबर आपण स्क्रीनवर पाहू शकतो की एक वेव्ह लाट आहे जर आपण स्क्वेअर वेव्ह बदलली तर आपण सिग्नलमध्ये स्क्वेअर वेव्हमध्ये बदल पाहू शकतो पण जर तुम्हाला ते मोजायचे असेल तर तुम्हाला दुसरे उपकरण वापरावे लागेल ठीक आहे तर पहिली गोष्ट म्हणजे आपण फंक्शन जनरेटर समजून घ्या आता हे फंक्शन जनरेटर कसे वापरावे आणि इतर काही उपकरणांवर प्रदर्शन कसे पहावे त्यासाठी आपल्याला हे फंक्शन जनरेटर ऑसिलोस्कोप नावाच्या दुसऱ्या उपकरणाशी जोडायचे आहे तर या फंक्शन जनरेटरला ऑसिलोस्कोपशी जोडण्यासाठी आपल्याला काही कनेक्टरची आवश्यकता आहे का तर ऑसिलोस्कोप आणि फंक्शन जनरेटर कनेक्ट करण्यासाठी आपण हे कनेक्टर वापरू शकता आणि आपण ऑसिलोस्कोप आणि वारंवारता जनरेटरशी कनेक्ट करू शकता आणि आपण वारंवारता मोजू शकतो आपण व्होल्टेजमधील बदल पाहू शकतो दोन्ही गोष्टींना एकत्र जोडून आपण सिग्नलमधील बदल पाहू शकतो ठीक आहे तर हे तुमचे BNC कनेक्टर आहे याला सर्वसाधारणपणे प्रोब असेही म्हणतात जर तुम्हाला BNC कनेक्टर काय आहे हे समजत नसेल तर फक्त मल्टीमीटर प्रोब किंवा फ्रिक्वेंसी जनरेटर प्रोब ऑसिलोस्कोप प्रोब म्हणा परंतु जर तुम्हाला अटी माहित असतील तर ते अधिक चांगले आहे तर आम्हाला आमचे फंक्शन जनरेटर ऑसिलोस्कोपशी कनेक्ट करावे लागेल आता 2 ऑसिलोस्कोप आहेत एक हे आहे जे तुम्ही बहुतेक ठिकाणी पाहिले असेल बरीच विद्यापीठे बरीच संस्था ते अजूनही हे ऑसिलोस्कोप वापरतात जे तुमचे CRO आहे ठीक आहे किंवा कॅथोड रे ऑसिलोस्कोप आहे हे तुमचे डिजिटल ऑसिलोस्कोप आहे याला DSO असेही म्हणतात DSO पुन्हा Tektronix कडून आहे ही जुनी आवृत्ती आहे आणि मला वैयक्तिकरित्या आवडते जेव्हा मी पदवीधर होतो किंवा जेव्हा मी माझे पदव्युत्तर शिक्षण घेत होतो किंवा जेव्हा मी माझे पीएचडी करत होतो तेव्हाही मी या ऑसिलोस्कोपचा वापर केला तर ऑसिलोस्कोपच्या प्रकाराबद्दल काळजी करू नका परंतु येथे फायदा आहे आपण रुंदी पाहता आणि आता मी तुम्हाला या विशिष्ट ऑसिलोस्कोपची रुंदी दाखवतो ते इतके मोठे का आहे इतके अवजड का आहे याचे कारण असे आहे की आम्ही CRT कॅथोड रे ट्यूब वापरत आहोत या ऑसिलोस्कोपमध्ये हे स्वतःच अवजड बनवते कारण व्हॅक्यूमची निर्मिती आहे तर मला माहित नाही की तुमच्यापैकी किती जणांनी एक स्कोप उघडला आहे जर तुम्ही ते उघडले तर तुम्हाला CRT दिसेल आणि CRT हे नाव कॅथोड रे ट्यूब आहे तुम्ही टीव्ही सुद्धा पाहिला असेल तर टीव्ही अवजड आहे कारण पूर्वी त्यांत CRT होते आता एक व्हॅक्यूम आहे तर जर मी व्हॅक्यूमच्या आत पिन ठेवली तर काय होईल हवा या विशिष्ट नळीत घुसते आणि म्हणूनच एक स्फोट होतो कारण व्हॅक्यूम निघून जातो आणि आत हवा असते पण असं असलं तरी आम्हाला काहीही उडवण्यात रस नाही आम्हाला ऑसिलोस्कोप समजून घेण्यात रस आहे म्हणून येथे कॅथोड ऑसिलोस्कोप येथे डिजिटल ऑसिलोस्कोप आत्ता आपण पाहू या जर तुम्हाला हे फंक्शन जनरेटर डिजिटल ऑसिलोस्कोपशी जोडायचे असेल तर ते कसे कार्य करेल आणि नंतर आम्ही दोन्ही ऑसिलोस्कोपची तुलना करू जर तुम्हाला ही सर्व उपकरणे माहित असतील तर तुमच्यासाठी भरपूर सर्किटची चाचणी घेण्यासाठी बरेच प्रयोग चालवणे पुरेसे आहे ठीक आहे तर एकदा तुम्हाला फंक्शन जनरेटर माहित आहे एकदा तुम्हाला DC पॉवर सप्लाय माहित आहे एकदा तुम्हाला मल्टीमीटर माहित आहे एकदा तुम्हाला ऑसिलोस्कोप माहित आहे ते तुमच्या प्रयोगाच्या भागावर काम सुरू करण्यासाठी पुरेसे आहे तर आता पुन्हा मी सीतारामला फंक्शन जनरेटरला ऑसिलोस्कोपशी जोडण्यास सांगेन तर तो काय करत आहे तो प्रोब बरोबर चॅनल वनशी जोडत आहे हे चॅनेल वन आहे बरोबर आणि मग त्याला ऑसिलोस्कोप कनेक्ट करावा लागेल त्याला ऑसिलोस्कोप सुरू करावा लागेल तर मी तुम्हाला ऑसिलोस्कोपचे कार्य समजावून सांगेन कदाचित पुढील मॉड्यूलमध्ये किंवा त्याच मॉड्यूलमध्ये आपण पाहू परंतु प्रथम आपण फंक्शन जनरेटरला ऑसिलोस्कोपशी कसे जोडता येईल ते समजून घेऊ त्यामुळे पुन्हा एकदा डिजिटल कॅथोड रे ट्यूब वापरून तयार करण्यात आलेले उपकरण Tektronix आहे USB कनेक्ट तळाशी तरतूद आहे म्हणजे तुम्ही सिग्नल सेव्ह करू शकता तुम्ही तुमचा डेटा तुमच्या USB ड्राइव्हवर सेव्ह करू शकता ठीक आहे ना आपण सर्व कॅथोड रे ट्यूब उपकरण वापरले आहे बरोबर एक X अक्ष आहे एक Y अक्ष आहे आणि नंतर अनेक चॅनेल आहेत चॅनेल एक चॅनेल 2 आता आपण ऑस्सिलोस्कोपमध्ये कोणत्या प्रकारचे वेव्हफॉर्म पाहू शकतो ते पाहू जेव्हा आपण कनेक्ट करतो त्यामुळे आपण पाहू या प्रोब लांब आहेत आणि मग तो या 2 प्रोब जोडत आहे आणि त्याने या लहान प्रोबला लहान सोबत जोडला आहे बरोबर आणि लांब प्रोब लांब सोबत जोडला जातो आता येथे आपल्या प्रणाली वर दिसते कसे ते पाहू तर आपण स्क्वेअर वेव्ह पाहू शकता तर स्थितीसाठी एक फंक्शन आहे एक उभ्या स्थितीत आहे एक आडव्या स्थिती आहे तर तो उभ्या स्थिती ला हलवत आहे त्यामुळे आपण आडव्या हलवू तेव्हा या आडव्या हलेल पाहू शकता आपण उभा अक्ष हलवू तेव्हा व्हेवफॉर्म उभ्या हलेल आता आपण आडव्यासाठी पाहता दोन्ही चॅनेलसाठी ते समान आहे फक्त एक आडव्या स्थितीसाठी बरोबर उभ्या साठी 2 भिन्न गोष्टी आहेत एक चॅनेल एक आहे एक चॅनेल 2 आता आम्ही एक चॅनेल शी कनेक्ट केलेले आहे त्यामुळे पिवळा चॅनेल एक आहे आणि निळा चॅनेल 2 आहे आता जर आपण फंक्शन जनरेटरमध्ये सिग्नल बदलू शकतो तर आपण सिग्नलमधील बदल पाहू तर आता जर माझ्याकडे स्क्वेअर वेव्ह ते साइन वेव्ह असेल तर तुम्ही पाहू शकता की साइन वेव्ह आहे बरोबर तो वारंवारता बदलत आहे जे 6666 हर्ट्झ आहे त्यामुळे आपण वाढ करू शकतो ठीक तर आता ते 1 किलोहर्ट्झ बरोबर आहे म्हणून आपण पाहू शकता की एक किलोहर्ट्झ वारंवारता आहे पुन्हा आपण नॉब बदलू शकता म्हणून जेव्हा आपण नॉब बदलता तेव्हा आपण एक किलोहर्ट्झ वारंवारता पाहू शकता पुन्हा आपण वेळ वाढवून किंवा कमी करून ते विस्तृत करू शकता तर वारंवारतेमध्ये बदल होतो आणि त्याच वारंवारतेमुळे आपण ऑसिलोस्कोपमधील बदल पाहू शकता आता कृपया तुम्ही ते स्क्वेअर वेव्हमध्ये बदलू शकता का तुम्ही फ्रिक्वेन्सी कमी बदलू शकता का तुम्ही त्याला रॅम्प बनवू शकता का तर रॅम्प आपण साइन वेव्हमध्ये बदलू शकता आपण स्क्वेअर वेव्ह बदलू शकता काही फरक पडत नाही तर तुमच्याकडे अनियंत्रित सिग्नल पल्स आहे जे काही येथे फंक्शन जनरेटरवर दर्शवत आहे आपण ऑसिलोस्कोपवर देखील अशीच गोष्ट पाहू शकता तर अशा प्रकारे ऑसिलोस्कोप वापरल्या जातात आता आपण रन आणि स्टॉप बटणाने सिग्नल थांबवू शकतो तर आपण पाहिले की आपण आता सिग्नल काबीज केला आहे सिग्नलचे हे कॅप्चरिंग तुम्ही तुमची USB ड्राइव्ह वापरून सेव्ह करू शकता तर आता आम्ही ते फंक्शन जनरेटरशी कनेक्ट करू शकतो आपण आपले ऑसिलोस्कोप कनेक्ट करू शकता आणि नंतर आपण USB प्रकारात डेटा जतन करू शकता आता आपण पाहू या ऑसिलोस्कोपमध्ये काय फरक आहे एक तुमचा CRT बेस किंवा CRO आहे आणि दुसरा तुमचा डिजिटल ऑसिलोस्कोप आहे ठीक आहे तर दोन्ही ऑसिलोस्कोप आपण पाहू काय फरक आहे आता आपण प्रथम डिजिटल ऑसिलोस्कोप गृहित धरू शकता जे DSO आहे तर आपण एक एक करून जाऊया कृपया तुम्ही धाव थांबवू शकता का आता आपण बघितले आहे की आम्ही चर्चा केल्याप्रमाणे 2 चॅनेल आहेत बरोबर चॅनेल वन पिवळा रंग आहे चॅनेल 2 निळा रंग आहे बरोबर मग हे चॅनेल एक आणि चॅनेल 2 उभ्या स्थितीत बदलण्यासाठी वापरले जातात तर आत्ता ते चॅनेल वनशी जोडलेले आहे बरोबर तर कृपया तुम्ही उभ्या स्थिती बदलू शकता का तुम्ही y अक्ष बघत आहात ते बदलत आहे कृपया आडव्या स्थिती बदलू शकाल का तर आपण आडव्या बदलू शकता आपण उभ्या स्थिती बदलू शकता ठीक आहे हे छान आहे आता त्याचप्रमाणे चॅनेल 2 साठी ठीक आहे मग आमच्याकडे चॅनेल 2 साठी देखील असेच आहे परंतु सध्या चॅनेल 2 मध्ये कोणतेही सिग्नल नाही तर बहुधा आपण पाहू शकत नाही परंतु प्रथम ऑसिलोस्कोप सुरू करण्यासाठी आपण ऑसिलोस्कोपला भरपाई प्रोबशी जोडले पाहिजे जेव्हा तुम्ही ऑसिलोस्कोप वापरण्यास सुरुवात करता तेव्हा तुम्हाला सर्वात आधी जे करायचे आहे ते म्हणजे तुम्हाला प्रोबची भरपाई करावी लागेल याचा अर्थ जेव्हा तुमच्याकडे प्रोब असेल तेव्हा तुम्ही प्रोबला ऑसिलोस्कोपशी जोडता तुम्ही ते प्रोब कॉम्पेन्सेशन नॉबला इथेच जोडता तुम्ही पाहू शकता की त्याने प्रोब कॉम्पेन्सेशन नॉबशी जोडला आहे आणि नंतर दुसरा जमिनीवर आणि मग तो ऑटो सेट करत आहे तर तुम्ही हे दाबा आणि प्रोबची भरपाई झाली आपण आपल्या प्रोबची भरपाई केल्यानंतर नंतर फक्त आपल्या ऑसिलोस्कोपचा वापर सुरू करा ठीक आहे प्रोब भरपाई नेहमी करणे ही एक चांगली पद्धत आहे ठीक आहे आता ऑसिलोस्कोपच्या कार्याकडे जाऊया तर आता आपल्याकडे उभ्या आहेत आम्ही क्षैतिज पाहिले आहे आता गणिताचे कार्य पाहू समजा मला गणिताचे कार्य समजून घ्यायचे आहे जे M आहे गणिताचे कार्य बरोबर आहे तर हे गणिताचे कार्य काय आहे ऑपरेशन आहे का हे गुणाकार किंवा बेरीज आहे का की ते वजाबाकी आहे म्हणून मला उदाहरणार्थ गुणाकार करायचा आहे मला गुणाकार करायचा आहे का ते पहा तर मला हे ऑपरेशन वापरावे लागेल आणि मग मी पाहू शकेन तर मला बरोबर 2 भिन्न व्होल्टेज लागू करावे लागतील आता फक्त एक व्होल्टेज दिले आहे जर 2 सिग्नल असतील तर मी गुणाकार करण्यासाठी 2 सिग्नल वापरू शकतो आणि मला ते फंक्शन मिळू शकते त्याचप्रमाणे मी बेरीज वजाबाकी बरोबर करू शकतो तर आता मी बेरीज करू शकतो मी वजाबाकी करू शकतो ठीक आहे तर आपण पांढरे नॉब पाहू डेटा जतन करण्यासाठी वरचा नॉब वापरला जातो कृपया तुम्ही पुढचा नॉब वापरू शकाल का हे ऑपरेशन आहे जसे मी म्हटले आहे की हे ऑपरेशन आहे कारण आत्ता ते गणिती मोडमध्ये आहे म्हणून ते ऑपरेशनसाठी वापरले जाऊ शकते कृपया पुढील 1 स्रोत चॅनेल एक किंवा चॅनेल 2 स्थिती बरोबर स्थिती काय आहे सध्या 0 स्थिती आहे तर आपण स्थिती बदलू शकता आपण पहा पुढील 1 कृपया अनुलंब स्केल पुन्हा आपण अनुलंब स्केल नॉब वापरून अनुलंब स्केल बदलू शकता ठीक आहे नंतर नॉब फक्त सिग्नल बदलण्यासाठी आहे आपण FFT वापरू शकता म्हणून जर तुम्हाला फूरियर ट्रान्सफॉर्म करायचे असेल तर तुम्ही FFT सिग्नल वापरू शकता आणि तुम्ही फूरियर ट्रान्सफॉर्म करू शकता त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे संदर्भ व्होल्टेज असेल आणि तुम्हाला काही संदर्भ सिग्नलच्या संदर्भात सिग्नल तपासायचा असेल तर तुम्ही येथे संदर्भ टर्मिनल वापरू शकता एक संदर्भ RF आहे होय तर REF साठी ते एक बटण आहे ठीक आहे तर ऑसिलोस्कोपवरील ही अनेक बटणे आहेत ठीक आहे आता त्या व्यतिरिक्त आमच्याकडे कर्सर आहे बरोबर वर आमच्याकडे कर्सर आहे आणि मग तुम्हाला ते चालू करायचे आहे की तुम्हाला ते बंद करायचे आहे ते एम्पलीट्यूड आहे की वेळ तर जर तुम्हाला एम्पलीट्यूडशी जोडायचे असेल तर मी सांगू जर मी एम्पलीट्यूड दाबत असतो तर मला कळेल की एम्पलीट्यूड वरचा सिग्नल दिसेल एक ओळ आमचा कर्सर वेव्हफॉर्मच्या शीर्षस्थानी आहे दुसरा एक तळाशी असावा म्हणून जर मला दुसरा कर्सर हवा असेल तर कर्सर 2 पहा तुम्ही तळाशी असू शकता आता तुम्हाला माहित आहे की तुम्ही व्होल्टेज मोजू शकता कर्सर 2 वर व्होल्टेज काय आहे कर्सर एक वर व्होल्टेज काय आहे बरोबर तर आपण कर्सर एक कर्सर 2 म्हणजे व्होल्टेज पाहू शकता आपण फरक मोजू शकता हा तुमच्या कर्सरचा वापर आहे आपण स्त्रोत देखील करू शकता तुम्हाला चॅनेल वन किंवा चॅनेल 2 दिसतो तुम्ही FFT संदर्भ फंक्शन संदर्भ A संदर्भ B बदलू शकता म्हणून जेव्हा तुम्हाला डिजिटल ऑसिलोस्कोप मिळेल तेव्हा बरेच पर्याय आहेत हे 70 मेगाहर्ट्झ ऑसिलोस्कोप आहेत आपण वर 70 मेगाहर्ट्झ पाहू शकता ठीक आहे आता त्या व्यतिरिक्त सेव्ह आणि रिकॉल हे समान कार्य आहे जे आपण सिग्नल जतन करू शकता आणि आपण नंतर ते आठवू शकता डीफॉल्ट सेटअप म्हणजे निर्मात्याने जे सेटअप दिले आहे डीफॉल्ट सेटअप आम्ही डीफॉल्ट फंक्शन म्हणून वापरू शकतो तसेच आपण या डिजिटल ऑसिलोस्कोपची तुलना CRO शी करता म्हणून जर आपण दोन्ही गोष्टींची तुलना केली तर आपण पाहू या दोन्ही गोष्टी आपण पाहू आता हे तुमचे CR ऑसिलोस्कोप किंवा CRO आहे ते कॅथोड किरण ऑसिलोस्कोप आहे यामध्ये आपण तत्सम कार्ये पाहू शकता परंतु अधिक क्रूड पद्धतीने तर काय कार्ये आहेत ते पाहूया तर प्रथम तीव्रता आणि फोकस आहे कारण आम्ही डिजिटल ऑसिलोस्कोपमध्ये LCD किंवा LED वापरत आहोत येथे आपण कॅथोड रे ट्यूब वापरत आहोत म्हणून त्याला तीव्रता बदलावी लागेल आपल्याला फोकस बदलावा लागेल तर कृपया आम्ही तीव्रतेतील बदल दाखवू शकतो का आपण पहा तीव्रता बदलून आपण बदल पाहू शकाल तुम्हाला सिग्नल फोकसची तीव्रता दिसते आपण फोकसिंग नॉब बदलल्यास आपण सिग्नलवर लक्ष केंद्रित करू शकता आता ते केंद्रित नाही आपल्याला एका विशिष्ट बिंदूवर लक्ष केंद्रित करावे लागेल फोकस तेथे ठीक आहे मग आमच्याकडे एक स्थिती आहे तुम्हाला उभ्या आडव्या दिसतात प्रथम आपण उभ्या वापरूया तर अनुलंब स्थिती आपण सिग्नल आडवे हलवू शकता क्षैतिज पुढील क्षैतिज आपण सिग्नलला x अक्षांच्या आडव्या मध्ये हलवू शकता उजवीकडे तर आता तुमच्याकडे 2 पोझिशन्स उभ्या आहेत बरोबर पहिली स्थिती चॅनेल एक साठी आहे दुसरी स्थिती चॅनेल 2 साठी आहे म्हणून चॅनेल 2 आहे चॅनेल एक आहे आता आपण व्होल्ट प्रति विभाग बदलू शकतो तर आपण या ऑसिलोस्कोपशी आणखी एक प्रोब कनेक्ट करूया येथे आपण प्रोबची चाचणी देखील करू शकतो तर आम्ही आता प्रोबला जोडत आहोत कारण आपण प्रोब कनेक्ट केलेले दिसते आता आपल्याला प्रोबची चाचणी घ्यावी लागेल तर एक प्रोब अॅडजेस्ट आहे तुम्ही फक्त ते कनेक्ट करू शकता दुसरा एक जमिनीवर असेल आणि मग ठीक आहे तर असं असलं तरी तुम्ही प्रोबला जोडू शकता आणि प्रोबची चाचणी करू शकता ठीक आहे म्हणून या बद्दल काळजी करू नका हे फक्त दर्शविण्यासाठी आहे की ऑसिलोस्कोपमध्ये प्रोबची चाचणी करण्याचे कार्य आहे ठीक आहे तर मी सांगत असलेला मुद्दा असा आहे की आता या ऑसिलोस्कोपमध्ये अनेक कार्ये आहेत या ऑसिलोस्कोपमध्ये देखील आहे परंतु या ऑसिलोस्कोपमध्ये काही गोष्टी आहेत ज्या याकडे नाहीत एक गोष्ट म्हणजे तुम्ही सहजपणे सिग्नल पाहू शकता तुम्ही डेटा सेव्ह करू शकता इथे तुम्ही डेटा सेव्ह करू शकत नाही हे पोर्टेबल सोपे हलके आहे हे हलके नाही जर तुम्हाला फक्त पटकन तुलना करायची असेल परंतु अंतिम मुद्दा असा आहे की सिग्नल मोजण्यासाठी ऑसिलोस्कोपचा वापर केला जातो आणि आपण सिग्नल बदलू शकतो आणि वेळ मोजून किंवा एम्पलीट्यूडमोजून आपण सिग्नलमधील बदल पाहू शकतो आम्ही पीक व्होल्टेजमध्ये बदलू शकतो तुम्ही मदत करण्यासाठी वेगवेगळे फिल्टर लागू करू शकता अगदी मॅच फंक्शनसाठी जे तुम्ही येथे करू शकता परंतु येथे नाही नक्कीच आपण दोन्ही ऑसिलोस्कोप वापरून अनेक कार्ये करू शकता आणि आपण दोन्ही ऑसिलोस्कोप शिकणे आवश्यक नाही जर तुमच्याकडे हे ऑसिलोस्कोप असेल तर ते ठीक आहे आपल्याकडे हे असल्यास अधिक चांगले काही फरक पडत नाही आपण हे वापरता किंवा हे एक मुद्दा असा आहे की जर तुम्हाला फंक्शन जनरेटर वापरायचे असेल आणि तुम्हाला सिग्नल मोजायचे असेल तर तुम्ही ऑसिलोस्कोप एक उपकरणे म्हणून वापरू शकता ठीक आहे तर आपण आतापर्यंत जे पाहिले आहे ते पटकन बरोबर आठवूया शेवटच्या 3 मॉड्यूल्समध्ये जर मी यासह योग्यरित्या रेकॉर्ड केले तर आम्ही स्वतंत्र घटकांसह प्रारंभ केला आहे मग आपण ब्रेडबोर्ड पाहिले आहे बरोबर मग आम्ही ब्रेडबोर्डवर घटक कसे जोडायचे ते पाहिले मग आम्ही मल्टीमीटर पाहिले आम्ही मल्टीमीटरला अनेक घटकांशी जोडले आणि मग आम्ही रेझिस्टन्स कॅपेसिटन्स व्हेरिएबल AC किंवा व्हेरिएक सारख्या गुणधर्म मोजले आम्ही AC व्होल्टेज मोजले आम्ही DC व्होल्टेज मोजले मग आम्ही मोजले आम्ही DC वीज पुरवठा समजला एक जुनी आवृत्ती होती एक नवीन आवृत्ती होती नवीन आवृत्तीमध्ये वजा 15 व्होल्ट होते आपण व्होल्टेज आणि करंट बदलू शकता मी तुम्हाला सांगितले आहे की जर तुम्हाला नेहमी माहित नसेल तर जास्तीत जास्त प्रोब चालू ठेवा मग तुमच्याकडे पॉझिटिव्ह व्होल्टेज आहे तुमच्याकडे ग्राउंड आहे आणि मग आम्ही फंक्शन जनरेटर पाहिले आहे जे येथे आहे मग फंक्शन जनरेटरची भूमिका काय आहे ते कोणत्या प्रकारचे सिग्नल निर्माण करू शकते ते कसे वापरले जाऊ शकते आणि शेवटी आपण ऑसिलोस्कोप देखील पाहिले आहेत ऑसिलोस्कोप 2 प्रकारचे असतात एक डिजिटल ऑसिलोस्कोप एक CRO CRO CRT वर आधारित आहे हे LCD किंवा LED वर आहे यात अनेक कार्ये आहेत यापेक्षा कमी चांगली आवृत्ती आहे परंतु तरीही दोन्ही ऑसिलोस्कोप प्रयोगशाळेत वापरल्या जातात आणि आपल्याकडे कोणती ऑसिलोस्कोप आहेत हे काही फरक पडत नाही कल्पना आहे की आपण ऑसिलोस्कोप ऑपरेट करण्यास सक्षम असावे ठीक आहे तर खालील व्याख्यानमालेत आम्ही प्रयोग आणि अनेक पॅरामीटर्स पाहू जे आपण आधीच्या वर्गात शिकले आहेत मग ते ऑपरेशनल एम्पलीफायर इनव्हर्टींग एम्पलीफायर किंवा नॉन इनव्हर्टींग अॅम्प्लीफायर किंवा ऑपरेशन एम्पलीफायर फिल्टर किंवा एक म्हणून ऑसीलेटर किंवा आम्हाला इन्स्ट्रुमेंटेशन अॅम्प्लीफायर आणि इतर बरेच प्रयोग वापरावे लागतील पण मुद्दा असा होता की या सर्किटमध्ये आपल्याला कोणती उपकरणे वापरायची आहेत हे आपण जाणून घेऊ शकत नाही तोपर्यंत सर्किट बाजूला काम करणे प्रयोगांवर काम करणे निरुपयोगी आहे मी तुम्हाला अॅनालॉग सर्किट्स वापर काय आहे तुम्ही ते कसे लागू करू शकता सिग्नल मोजण्यासाठी कोणत्या प्रकारच्या उपकरणांची आवश्यकता आहे बायस व्होल्टेज लागू करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या उपकरणांची आवश्यकता आहे तुम्ही कसे वापरू शकता याबद्दल मी तुम्हाला खूप गोष्टी सांगू शकतो मल्टीमीटर बरोबर मल्टीमीटरमध्ये काय कार्ये आहेत या गोष्टी अत्यंत मूलभूत वाटू शकतात परंतु मला खात्री आहे की गोष्टी रीफ्रेश केल्याने तुम्हाला काही ठिकाणी मदत होईल बरोबर म्हणूनच मी बर्याच गोष्टी मूलभूत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे त्याच वेळी आम्ही बर्याच गोष्टी पाहू ज्या खरोखर प्रगत आहेत उदाहरणार्थ आपण इंडिकेटर सर्किट कसे बनवू शकता मी म्हटल्याप्रमाणे IC मध्ये काय आहे हे समजणे खूप कठीण आहे बरोबर मी तुमचे पहिले व्याख्यान घेतले आणि IC मध्ये काय आहे ते मी तुम्हाला सांगितले पण जर तुम्ही विचारले की तुम्ही IC कसे बनवू शकता तर मला खात्री आहे की तुम्ही ज्या व्याख्यानांकडे पहात आहात त्या मुळे तुम्ही MOSFET कशी बनवली आहे हे समजण्यास सक्षम आहात पण जर मी तुम्हाला आधी विचारले की तुम्ही MOSFET बनवू शकता का तर तुम्हाला माहिती असेल की प्रक्रियेचा प्रवाह काय आहे मग कदाचित मला खात्री आहे की बरेच लोक याचे उत्तर देऊ शकणार नाहीत पण मुद्दा फक्त सिद्धांत शिकण्याचा नाही तर व्यावहारिक ज्ञानाचा वापर करण्याचा आहे आपण सिद्धांतानुसार जे काही शिकतो ते काही स्वरूपात लागू केले जाते आणि या विशिष्ट मॉड्यूल नंतर आपण काही व्याख्यानांमध्ये पाहू प्रयोगाच्या दृष्टिकोनातून आम्ही ऑपरेशन एम्पलीफायर्स आणि MOSFET कसे वापरणार आहोत ठीक आहे तर मला आशा आहे की आता तुम्ही या उपकरणातील या घटकांसह स्पष्ट आहात आणि मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला या कंपन्यांच्या संचाची उपकरणे वापरण्याची गरज नाही जेव्हा आपल्याला वेगवेगळ्या कंपन्यांकडून उपकरणे मिळतात तेव्हा अचूकता रिझोल्यूशनचा एक मुद्दा असतो तर आपल्याला डेटाशीट समजून घ्यावे लागेल उपकरणे कशी चालवायची हे आधीच डेटा शीटमध्ये दिले आहे परंतु मला आशा आहे की मॉड्यूलच्या या विशिष्ट संचासह आता ही उपकरणे काय आहेत हे समजून घेण्यात आपण अधिक आरामदायक आहात तर पुढील मॉड्यूल मध्ये भेटू आणि आपण कोणते प्रयोग करू शकतो ते पाहू असे अनेक प्रयोग आहेत जे तुम्हाला शिकायचे आहेत आणि आम्ही प्रयोग करू आणि आपण मापदंड कसे मोजू शकतो ते पाहू तर मी तुम्हाला पुढच्या वर्गात भेटायला उत्सुक आहे बरोबर तुमचा दिवस चांगला जावो